पेटंटयोग्यता शोध अहवाल पेटंटयोग्यता शोध घेण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शोध व्यक्ती अहवाल जारी करते पेटंटयोग्यता शोध अहवाल पेटंटयोग्यता शोध घेण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शोध व्यक्ती अहवाल जारी करते या अहवालात पुढील गोष्टींचा समावेश होतो शोध विषयाशी संबंधित संपूर्ण माहिती शोधकर्त्यांनी वापरलेल्या संदर्भांचे विश्लेषण आणि शोधा संबंधित संदर्भांची चर्चा इत्यादी या अहवालात पुढील गोष्टींचा समावेश होतो शोध विषयाशी संबंधित संपूर्ण माहिती शोधकर्त्यांनी वापरलेल्या संदर्भांचे विश्लेषण आणि शोधा संबंधित संदर्भांची चर्चा इत्यादी त्याच बरोबर या अहवालात शोधा संबंधीच्या पेटंटयोग्यता प्रमाणकांची चर्चा केलेली असते जसे की शोधाची नाविन्यता नवनिर्मिती क्षमतेचा टप्पा आणि शोधाचे औद्योगिक उपयोजन इत्यादी त्याच बरोबर या अहवालात शोधा संबंधीच्या पेटंटयोग्यता प्रमाणकांची चर्चा केलेली असते जसे की शोधाची नाविन्यता नवनिर्मिती क्षमतेचा टप्पा आणि शोधाचे औद्योगिक उपयोजन इत्यादी या अहवालात निष्कर्षही नोंदविलेले असतात या अहवालात निष्कर्षही नोंदविलेले असतात शोध पेटंट मान्यता योग्य आहे असा निष्कर्ष असल्यास त्यास अनुकूल निष्कर्ष म्हणतात शोध पेटंट मान्यता योग्य आहे असा निष्कर्ष असल्यास त्यास अनुकूल निष्कर्ष म्हणतात तसेच प्रतिकूल निष्कर्ष म्हणजे शोध पेटंट मान्यता योग्य नाही किंवा पेटंट योग्य नाही असा निष्कर्ष होय तसेच प्रतिकूल निष्कर्ष म्हणजे शोध पेटंट मान्यता योग्य नाही किंवा पेटंट योग्य नाही असा निष्कर्ष होय आणि निष्कर्ष तटस्थ असू शकतो आणि निष्कर्ष तटस्थ असू शकतो म्हणजे शोधास पेटंट मान्यता मिळण्याची शक्यता आहे परंतु त्यावर काही आक्षेपही येऊ शकतात म्हणजे शोधास पेटंट मान्यता मिळण्याची शक्यता आहे परंतु त्यावर काही आक्षेपही येऊ शकतात निष्कर्षांची नोंदणी केल्यानंतर अहवाल पूर्णत्वास जातो आणि त्यामध्ये अहवालाच्या काही मर्यादा चाही उल्लेख केलेला असतो निष्कर्षांची नोंदणी केल्यानंतर अहवाल पूर्णत्वास जातो आणि त्यामध्ये अहवालाच्या काही मर्यादा चाही उल्लेख केलेला असतो जर अहवाल प्रतिकूल असेल आणि याचा अर्थ असा असेल की तुमचा शोध पेटंट मान्यता मिळण्यास योग्य नाही तर काही व्यवसायिक तज्ञ असा अहवाल संशोधकास किंवा ग्राहकास देत नाहीत जर अहवाल प्रतिकूल असेल आणि याचा अर्थ असा असेल की तुमचा शोध पेटंट मान्यता मिळण्यास योग्य नाही तर काही व्यवसायिक तज्ञ असा अहवाल संशोधकास किंवा ग्राहकास देत नाहीत असा अहवाल न कळविण्या मागचे कारण हे आहे की कदाचित शोधव्यक्तींनी घेतलेला शोध चुकीचा असण्याची शक्यता असते आणि त्यामुळे ते संशोधकास किंवा ग्राहकास असे काही लिखित स्वरूपात देऊ इच्छित नाहीत की त्या विशिष्ट शोधास पेटंट मान्यता मिळू शकणार नाही असा अहवाल न कळविण्या मागचे कारण हे आहे की कदाचित शोधव्यक्तींनी घेतलेला शोध चुकीचा असण्याची शक्यता असते आणि त्यामुळे ते संशोधकास किंवा ग्राहकास असे काही लिखित स्वरूपात देऊ इच्छित नाहीत की त्या विशिष्ट शोधास पेटंट मान्यता मिळू शकणार नाही तसेच प्रतिकूल अहवाल नंतरच्या काळात एखाद्या खटल्यांमध्ये ग्राहकाच्या विरुद्ध पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो जर त्यास मिळालेला अहवाल प्रतिकूल असेल म्हणजे त्याच्या शोधास पेटंट मान्यता मिळू शकणार नाही असा असेल आणि तरीही त्याने पेटंट फाईल केले आणि त्यास पेटंट ची मान्यता मिळाली असेल तसेच प्रतिकूल अहवाल नंतरच्या काळात एखाद्या खटल्यांमध्ये ग्राहकाच्या विरुद्ध पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो जर त्यास मिळालेला अहवाल प्रतिकूल असेल म्हणजे त्याच्या शोधास पेटंट मान्यता मिळू शकणार नाही असा असेल आणि तरीही त्याने पेटंट फाईल केले आणि त्यास पेटंट ची मान्यता मिळाली असेल आपण या आधीही नमूद केले आहे की परिपूर्ण असा पेटंटयोग्यता अहवाल असू शकत नाही आपण या आधीही नमूद केले आहे की परिपूर्ण असा पेटंटयोग्यता अहवाल असू शकत नाही तेव्हा प्रतिकूल अहवाल सहसा लिखित स्वरूपात दिला जात नाही तेव्हा प्रतिकूल अहवाल सहसा लिखित स्वरूपात दिला जात नाही याच कारणामुळे काही व्यवसायिक तज्ञ प्रतिकूल अहवाल केवळ दूरध्वनीद्वारे कळवतात याच कारणामुळे काही व्यवसायिक तज्ञ प्रतिकूल अहवाल केवळ दूरध्वनीद्वारे कळवतात